आपण पुढील पाठ क्रमांक २२ ग्राहकांचे प्रशिक्षण या कडे जावू आपण या अगोदर पाहिलेच आहे कि अंतर्गत ग्राहक म्हणजेच अंतर्गत कर्मचाऱ्यांचे अश्याप्रकारे समाधान करावे लागते कि ते ग्राहकांचे समाधान करण्यास सक्षम होतील आता बाह्य ग्राहक हा व्यक्तीच्या दुसऱ्या समूहाचा भाग आहे ज्यांच्या कडून कदाचित सेवेचे सहउत्पादन होत असते म्हणून आपण सहउत्पादन करणारे ग्राहक आणि ग्राहकांच्या सहभागाची रणनीती पाहत आहोत म्हणून आपण सेवा प्रदान करतेवेळी ग्राहकांनी निभावलेल्या भूमिकेबद्दल या आधीच्या पाठाच्या शेवटी त्त्याबाबत चर्चा करीत होतो आपल्याला हे आठवेल कि कर्मचाऱ्यांकडून सेवांची निर्मिती आणि ग्राहकांमार्फत त्यांचा उपभोग हा एकाच वेळी घेतला जातो म्हणून ग्राहकांना विशिष्ठ सेवेच्या ठिकाणी अपेक्षित असलेली भूमिका समजून घ्यावी लागेल गरज असेल तर सेवेच्या ठिकाणी योग्य ती भूमिका निभावण्याकरिता त्यांना शिक्षित आणि प्रशिक्षित करावे लागेल ज्यामुळे त्यांना सेवेचा फायदा मिळेल बहुतांश ग्राहक हे त्यांचे जीवन जगताना त्यांच्या भूमिकेबद्दल शिकत असतात किंबहुना नवीन सेवा सुविधा उपभोगताना ते निभावू शकत असलेल्या सर्वोत्तम भूमिकेबद्दल त्यांना माहीतही नसेल रूग्णालयाच्या औषधालयातील औषधे घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांचे उदाहरण घ्या सर्वसाधारणपणे ग्राहक औषधांसाठीची मागणी दाखल करून काउंटरवर त्यांचे औषध मिळण्याची बेचैनीने वाट पाहत असतात अशा परिस्थितीत अनेक लोक त्यांच्या औषधांच्या प्रतीक्षेत असतील तर प्रत्येक व्यक्तीला त्याचे औषध घेण्यासाठी बराच काळ उभे रहावे लागते काउंटर जवळ रूग्णांच्या प्रतीक्षे साठी काही खुर्च्या ठेवल्या जाऊ शकतात परंतु ग्राहक त्या खुर्च्यावर बसून वाट पाहण्याचा विचार करू शकत नाहीत या उलट ते बेचैन पणे काउंटर शेजारी उभे राहून त्यांच्या विनंतीला योग्य प्राधान्य मिळते की नाही इतर लोकांना क्रमवारी सोडून औषध मिळते का किंवा औषधालयातील कर्मचाऱ्यांच्या निव्वळ आळसामुळे त्यांना औषध मिळायला उशीर तर होत नाही ना हे तपासत उभे राहतील ही परिस्थिती हॉस्पिटलच्या औषधालयात नेहमीच होत असते बहुतांश दवाखान्यातील औषधालयास याचा सामना करावा लागतो ग्राहक बैचैनपणे उभे राहण्याऐवजी खाली बसणे का निवडत नाहीत एक कारण असे आहे की त्यांना असे करण्याचा सल्ला दिला जात नाही जेव्हा त्यांना योग्यत्या निर्देशाच्या आधारे बसण्याचा सल्ला दिला जातो आणि हे पटवून दिले जाते कि औषधालयातील कर्मचारी त्यांच्या औषधाच्या विनंती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील तर ग्राहक डिलिव्हरी काउंटर भोवती गर्दी करण्याऐवजी आरामात आणि संयमितपणे वाट पाहतील यामुळे ग्राहकांचे समाधान वाढेल कारण ते उभे राहून बेचैन होण्याऐवजी शांतपणे बसलेले असतील अश्या परिस्थितीत सुयोग्य संवाद आणि कर्मचारी प्रशिक्षण हे घटक ग्राहकांना एक चांगला अनुभव देण्यासाठी मदत करू शकतात अश्या रीतीने शिक्षण आणि प्रशिक्षण ग्राहकांना त्यांच्या सेवा चांगल्या पद्धतीने मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात सर्वोच्च दर्जाची सेवा देण्याकरिता ग्राहकांकरिताचे शिक्षण हा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे याच मुद्द्यांची चर्चा खालील परिच्छेदात करण्यात आली आहे म्हणून पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे ग्राहक सेवेच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये वस्तूच्या उत्पादनांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सहभागी होतात कारण सेवेचे उत्पादन आणि उपभोग एकाच वेळी होत असते संशोधनात्मक अभ्यास असे सूचित करतात की ग्राहक सर्वसाधारणपणे सेवेच्या परिणामांवर अधिक समाधानी होतात जेव्हा त्यांना अश्या सेवेच्या निकालामध्ये सह निर्मितीची जबाबदारी घेण्याची परवानगी दिली जाते तेंव्हा जर सेवेचा परिणाम अपेक्षेपेक्षा अधिक चांगला असेल तर ते स्वतः त्याचे श्रेय घेतात आणि जर सेवेचा निकाल अपेक्षेपेक्षा खराब'असेल तर विक्रेत्याला दोष देतात जरी काही ग्राहकाना सेवेच्या सह उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवडत नसेल आणि सेवा प्रदात्याकडून पूर्ण सेवेची अपेक्षा ठेवून त्याकरिता ते पैसे देत असतील तरीही इतर लोक उच्च प्रकारच्या सेवेच्या निर्मितीमधील स्वतःचा सहभाग आनंदाने उपभोगत असतात विशेषतः तेंव्हा जेंव्हा असा सहभाग त्यांचे मूल्यवर्धन करतो उदाहरणार्थ इंटरनेट सेवा उपलब्ध असणाऱ्या अनेक लोकाना त्यांच्या संगणकावरूनच बँकेचे'व्यवहार आणि तिकीट काढण्यासारखी कामे करणे आनंददायक आणि फायदेशीर वाटते आणि क्वचितच ते अशा सेवांसाठी सेवा प्रदात्यांच्या कार्यालयांना भेट देतात आपण हे लक्षात घेतलेच पाहिजे की सह उत्पादन प्रक्रियेमध्ये अखंडितपणे सहभाग नोंदवणाऱ्या ग्राहकांचे अनेक प्रकार असू शकतात 1998 मध्ये मेटर आणि बिटनेर द्वारे ओळखले जाणारे सह उत्पादन सातत्य पुढे दर्शविले आहे तर सहा प्रकारच्या ग्राहकाचे प्रकार हे सेवेची सह निर्मिती करण्याच्या त्यांच्या तयारीवर आधारित आहेत काही ग्राहक पूर्ण सेवेची मागणी करतील तर काही अंशतः सेवा घेतील आणि अखेरीस काहीजण पूर्णतः स्वयं सेवेचा आनंद घेतील वरील परिस्थितीमध्ये कंपनीची भूमिका काय असली पाहिजे जर आपण आत्तापर्यंत योग्य विपणन अभिमुखता शिकलो असू तरच आपण हे सहजपणे शोधू शकतो ग्राहकाभिमुख असणारी कंपनी प्रत्येक ग्राहकांच्या घटकास नेमके काय हवे आहे आणि त्याना दिलेल्या विशिष्ठ सेवेची किंमत ठरवत असतात अश्याप्रकारे ग्राहकांना जे हवे ते पुरवून त्यांना सर्वात समाधानी ठेवले जाते हे सोपे आहे का नाही आता आपण ग्राहकांच्या सह उत्पादनातील निरंतरता दर्शविणारी आकृती पाहू अश्याप्रकारे ग्राहक सेवेच्या सह निर्मिती मध्ये सहभागी असतात त्यामुळे या केशरी रेषेवरील ग्राहकाच्या सहनिर्मितेचे एक ते सहा प्रकार आपण येथे पाहू शकता पहिला प्रकार हा ग्राहकांच्या सेवा निर्मितीचा किंवा स्वयंसेवेचा आहे येथे ग्राहक स्वतः तेल भरून पंपावर स्वयंचलितपणे कार्डच्या सहाय्याने देयक जमा करतो आणि शेवटचा प्रकार हा कंपनीच्या सेवा निर्मितीचा म्हणजेच संपूर्ण सेवेचा आहे म्हणून जेंव्हा कर्मचारी तेल भरून ग्राहकांकडून पैसे घेतो तेंव्हा हि सेवा कंपनी मार्फत पुरविलेली संपूर्ण सेवा असते ज्यावेळेस ग्राहकांकडून स्वयंसेवा केली जाते ती ग्राहका मार्फत निर्मित सेवा असते आणि दुसरा प्रकार'हा कंपनी निर्मित सेवेचा आहे या दोघांच्या मध्ये आणखी चार प्रकार आहे दुसरा प्रकार म्हणजे ग्राहक स्वतः तेल भरतो आणि आणि स्टेशन च्या आत जाऊन पैसे भरतो सेवेचा पुढील प्रकार म्हणजे ग्राहक तेल भरतो आणि कर्मचारी पैसे घेतो मग चौथा प्रकार म्हणजे कर्मचारी तेल भरतो आणि ग्राहक स्वयंचलित कार्डने पैसे भरतो त्यानंतर कर्मचारी तेल भरतो आणि ग्राहक पैसे भरण्यासाठी स्टेशनमध्ये जातो आणि सर्वात शेवटी कंपनीने ग्राहकांसाठी निर्माण केलेली संपूर्ण सेवा असते अश्याप्रकारे हे ग्राहक सह उत्पादनातील सातत्य आहे आपण या पाठात सेवांच्या ग्राहक सह उत्पादनाच्या संकल्पनेची ओळख करून घेतली आणि त्यावर चर्चा केली आम्ही पुढील पाठात विविध ग्राहक सहभाग धोरणांवर चर्चा करू तर ग्राहक सहभागाची धोरणे काय असतात ग्राहकाचे कार्य निश्चित करा त्यांना शिक्षित करा प्रशिक्षित करा आणि ग्राहकांना बक्षीसहि द्या कार्यातील सुसंगततेसाठी ग्राहक मिश्रणाचे योग्य व्यवस्थापन करा म्हणून एकदा आपल्याला आपले लक्ष असलेल्या ग्राहकाच्या वर्गाची प्राधान्ये समजली कि खालील परिच्छेदात चर्चा केल्यानुसार आपण विविध ग्राहक सहभाग धोरणे अमलात आणू शकतो ग्राहकाची कार्यकक्षा निश्चित करा ग्राहकांचा सहभाग हा ग्राहकांच्या कल्पनाविलासावर सोडून दिला जावू नये अन्यथा सेवेच्या दर्जावर उत्पादकतेवर ग्राहकांच्या समजुती आणि समाधानावर त्याचा विपरीत परिणाम होतो त्यानुसार सेवा वितरणाच्या प्रक्रियेमध्ये ग्राहकांची कार्यकक्षा हि काळजीपूर्वक निश्चित केली पाहिजे ग्राहकांच्या भूमिकेचा समावेश जिंजर हॉटेल संबंधित स्वतःची मदत करणाऱ्या ग्राहकांमध्ये किंवा एकमेकांची मदत करणाऱ्या अज्ञात मद्यपी मध्ये होऊ शकते इतर प्रोत्साहनाच्या मोबदल्यात ग्राहकांना देखील कंपनीच्या जाहिराती करता नियुक्त करता येते उदाहरणार्थ कंपन्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या ग्राहकांना डिस्कोवर विनामूल्य पासची परवानगी देऊ शकतात आणि त्यासोबतच विनामूल्य त्यांच्या काही मित्रांनाहि घेऊन येण्याची विनंती करू शकतात अश्या प्रयोजनांमधून कंपनी आता अतिरिक्त ग्राहक मिळवते ग्राहका मार्फत आलेल्या संदर्भाच्या प्रयोजनांमधून दुहेरी फायदा कमविता येतो कंपनीला नवीन ग्राहक मिळतात आणि ग्राहक बक्षीस मिळविताना आलेला सुखद अनुभव लक्षात ठेवून कंपनीशी संलग्न राहतात एकदा भूमिका निश्चित झाल्या कि ग्राहक आणि कंपनीला होणारे फायदे निश्चित केले जातात मौल्यवान वेळ बचत आणि वाट पाहत रांगेत उभे रहाण्याचा धोका टळणे हे ते दोन फायदे आहेत जे ग्राहकांना साधारणपणे सेवेच्या सहनिर्मिती मुळे प्राप्त होतात या टप्प्यावर कंपनी देखील बचत झालेली मजुरी इत्यादींच्या फायद्यांमधील कोणता भाग ग्राहकांना द्यायचा हे देखील निश्चित करू शकते पुढे ग्राहकांना शिक्षित करणे प्रशिक्षित करणे आणि बक्षीस देणे आता कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना त्यांच्या भूमिका प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठीचे शिक्षण व प्रशिक्षण देणे गरजेचे आहे आधी सांगितल्याप्रमाणे ग्राहकांचे असे प्रशिक्षण सर्वोत्तम उत्पादकतेच्या निर्मितीकरिता सेवेचा दर्जा आणि ग्राहकांच्या समाधानाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या टप्प्यावर ग्राहकाची निश्चित भूमिका तयार केली जाते आणि ग्राहकांना प्रशिक्षण देण्याची पद्धत निर्धारित केली जाते धूम्रपान आगमनाची वेळ इत्यादींशी संबंधित योग्य आचारसंहिता देखील ग्राहकांसाठी प्रस्थापित केल्या जातात आणि त्याबाबतचे संदेशवहन अश्या सुनिश्चित पद्धतीने केले जाते कि ग्राहक ती आचारसंहिता स्वीकारून त्याचे पालन करण्यास बाध्य होतील उदाहरणार्थ जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएम सेवा सुरू केल्या तेव्हा त्यांचे कर्मचारी वयस्कर ग्राहकांसोबत एटीएम कसे चालविले जावू शकते हे दाखवण्यासाठी बाहेर जायचे आणि ते सुविधा वापरण्याचे फायदे व बक्षिसे बाबत त्यां ग्राहकांना प्रोत्साहन द्यायचे ग्राहकांना हेल्प लाइन क्रमांक देखील दिले जातात जेणेकरून काही कारणास्तव ग्राहकांकडून स्वत ची सेवा अयशस्वी झाल्यास ते या हेल्पलाईन नंबरची मदत घेऊ शकतात या प्रक्रियेमुळे ग्राहकांची बेचैनी कमी होऊ शकते आणि त्यांच्यामध्ये आराम सुरक्षा आत्मविश्वास आणि प्रक्रियेवर नियंत्रण मिळविल्याची भावना निर्माण होऊ शकते यामुळे ग्राहकांना सेवेच्या सहनिर्मितीमधुन मिळालेल्या परिणामाच्या फायद्यांपेक्षाहि अधिकचे समाधान ग्राहकांना त्यांच्या सहभागातील नाविन्यपूर्ण मनोरंजक आणि समाधानकारक सेवेमुळे प्राप्त होते तिसरे धोरण हे ग्राहकांमधील विविधतेस सुसंगतपणे नियोजित करणे आहे जेंव्हा विविध प्रकारचे ग्राहक आपल्या सेवा प्राप्त करत असतात तेंव्हा त्यांचे सुसंगतपणे नियोजन केले गेले पाहिजे सर्वात सोपी पद्धत म्हणजे भौतिकदृष्ट्या त्या प्रकारच्या ग्राहकांना वेगळे करणे आणि त्यांची आवड दृष्टीसमोर ठेवून सेवेची आखणी करणे दुसरी पद्धत म्हणजे वेगवेगळ्या ग्राहकांना त्यांच्या सुविधेनुसार वेगवेगळ्या कालावधीमध्ये आमंत्रित करणे ग्राहकाच्या व्यक्तिमत्वामधील वैशिष्ट्यांशी जुळवून घेणाऱ्या सेवा प्रदात्याची नेमणूक सेवा देणाऱ्या कंपनीकडून केली जाऊ शकते अनुकूलन व्यवस्थापन विशेषतः तेंव्हा कठिण होऊ शकते जेव्हा अनेक ग्राहकांना एकाच प्रकारची सेवा सुविधा एकमेकांच्या अगदी जवळ राहून समायिकपणे उपभोगावी लागते जसे कि बस किंवा विमानामधील प्रवास अशा परिस्थितीत ग्राहकांसाठी आचारसंहिता तयार करणे उपयुक्त ठरेल त्यांना इतरांच्या गरजाप्रति संवेदनशील राहण्याचे प्रशिक्षण देणे सर्वच ग्राहकांना सहज सेवेचा अनुभव घेण्यास मदत करू शकते पुढील पाठात आपण सेवा वितरण साखळीचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया पाहू हा पाठ पाहिल्याबद्दल धन्यवाद मी आशा करतो की हे आपल्याला मदत करत आहे